विद्यार्थ्यांचे स्वागत आहे किमतीच्या पत्रकाबाबतच्या मूलभूत दोन प्रकारच्या समस्यांविषयी चर्चा केल्यावर प्रथम एक साधा खर्च पत्रक होता तर दुसरा प्रकार हा तीन वेगवेगळ्या प्रकारच्या साठा समायोजित केल्यानंतर किंमत पत्रक आहे आता आपण खर्च पत्रकात आणखी एक वैशिष्ट्य जोडू जेथे प्रति युनिट माहिती देखील मोजली जाऊ शकते मागील वर्गामध्ये केलेल्या पहिल्या दोन समस्यांमधे युनिट्सची संख्या आपणास दिली गेली नव्हती तर फक्त किंमत आणि विक्रीबद्दल माहिती दिली गेली आपणास देण्यात आले नाही की आपण किती युनिट्स तयार करीत आहोत मागील युगातील प्रारंभिक स्टॉक हस्तांतरित केल्या आहेत ती माहिती मिळाली नव्हती तर आता आपण आणखी एक कॉलम जोडू शकतो प्रति युनिट किंमती विचारात घेऊन आणि नंतर आपण प्रति युनिट किंमतीची गणना करू शकतो मग प्रति युनिट विक्री मूल्य आणि प्रति युनिट नफा तर या प्रश्नामध्ये आपण आता प्रति युनिट किंमतीच्या समस्येचा सामना करू तर जेव्हा आपण प्रति युनिट किंमती विचारात घेऊन किंमत पत्रक तयार करता त्यात आपल्याला आता तीन स्तंभ लागेल मग आपण फॅक्टरी खर्चात जाऊ वर्क इन प्रोग्रेस वर्क इन प्रोग्रेसचा साठा समायोजित करू मग आपण तयार झालेल्या वस्तूंचा साठा समायोजित करून उत्पादनाच्या किंमतीकडे जाऊ आणि नंतर विक्रीच्या किंमतीची गणना करू तर मागील दोन प्रश्न प्रमाणेच इतर गोष्टी देखील तशाच राहतील एक म्हणजे आपणास आता प्रति युनिट नफा आणि एकूण युनिट नफा याची गणना करावी लागेल तर या प्रश्नसंदर्भात दिलेली माहिती अशी आहे की सध्याच्या कालावधीत उत्पादित 16000 युनिट्स आणि मागील कालावधी पासून 1000 युनिटचे हस्तांतरण करीत आहोत त्या नंतरच्या कालावधीचा शेवटचा स्टॉक होता जो प्रारंभिक स्टॉक होईल तर आता विक्रीसाठी आपल्याकडे उपलब्ध असलेले एकूण उत्पादन किती आहे सध्याच्या कालावधीत 16000 उत्पादन झाले आहे आपण मागील कालावधी मधून 1 हजार हस्तांतरित केले तर विक्रीसाठी उपलब्ध असलेले एकूण उत्पादन 17000 युनिट्स आहे त्यामधून 2000 युनिट्स पुन्हा बंद असलेल्या स्टॉकमध्ये म्हणजेच क्लोजिंग स्टॉक ला हस्तांतरित केले गेले आम्हाला काही स्टॉक ठेवायचा आहे कारण कंपन्या कधीच स्टॉकच्या बाहेर जात नाहीत ते एका विशिष्ट कालावधीत ज्या वस्तूंची विक्री करतात त्यापेक्षा अधिक उत्पादन करतात आणि विक्रीनंतर ते स्टॉक ठेवतात जेणेकरून कोणतीही अनपेक्षित ऑर्डर कंपनीकडे आली कंपनी ग्राहकांची सेवा करण्यास सक्षम असेल जर कंपनीकडे स्टॉक नसेल तर ते बाजारात कंपनीची प्रतिष्ठा खराब करतात विचार करा कि आपणास एखादी वस्तू खरेदी करायची आहे आपल्याला एका विशिष्ट ब्रँडची दात पेस्ट विकत घ्यायची आहे आपण किराणा किंवा एखाद्या विशिष्ट स्टोअरमध्ये जातो आणि आपण ती दात पेस्ट शोधण्याचा प्रयत्न करतो आणि तिथे ती दात पेस्ट उपलब्ध नसल्यास आपणास वाईट वाटते एकतर आपण पुढील दुकानात जाऊ किंवा आपण त्या उत्पादनास अन्य उत्पादनासह बदल करू जर क्लोजअप उपलब्ध नसेल तर आपण कोलगेट विकत घ्याल पण क्लोजअप उपलब्ध असल्यास आपण आणखी एक क्लोजअप ग्राहकाला विकू व ग्राहकांला त्याची वस्तू मिळेल जर स्टॉक उपलब्ध नसेल तर याची मोठी किंमत मोजावी लागते किंमतीचे वेगवेगळे प्रकार आहेत जेव्हा आपण यादीतील किंमतीबद्दल चर्चा करता गुंतवणूकीची किंमत असते हाताळणीची किंमत देखील असते तेथे आणखी एक किंमत आहे ज्यास स्टॉक आउट कॉस्ट किंवा out of stock म्हणतात जर ग्राहकाला कोणतीही वस्तू विकत घ्यायची असेल आणि जर कंपन्या किंवा कोणतेही वितरक किंवा किरकोळ विक्रेता त्यांचे उत्पादन प्रदान करू शकले नाहीत तर ते बाजारात कंपनीची प्रतिष्ठा खराब करतात आणि ग्राहकांनाही ते आवडत नाही तर भविष्यातील आवश्यकतांसाठी काही रक्कम राखीव ठेवली जाते तर या प्रकरणात आम्हाला किंमतीबद्दलची माहिती दिली जाते आम्हाला विक्रीबद्दलची माहिती दिली जाते आणि युनिटच्या संख्येबद्दल आम्हाला तिसरी माहिती दिली जाते सध्याचे उत्पादन 16000 युनिट्स मागील हस्तांतर झालेल्या 1000 युनिट्स म्हणजे उपलब्ध असलेल्या 17000 युनिटपैकी 2000 युनिट्स पुन्हा क्लोजिंग स्टॉकमध्ये हस्तांतरित केल्या जातात जे या परिस्थितीसाठी ठेवल्या जातील की जेव्हा अप्रत्याशित किंवा अनपेक्षित ऑर्डर येते तेव्हा आपण ते पूर्ण करू शकू तर याचा अर्थ असा की सध्या बाजारात जाणारे उत्पादन 15000 युनिट्स आहे तर आपणास 15000 युनिट्सची किंमत शोधून काढावी लागेल 15000 युनिटसाठी नफा शोधावा लागेल कारण आपणास विक्री मूल्य दिलेले आहे आणि एकूण नफा जे काही होईल ते आपण त्या 15000 युनिट्सद्वारे विभाजित केल्यास आपण प्रति युनिट नफ्याची गणना करण्यास सक्षम आहात बरोबर तर या प्रकरणात आपण आणखी एक किंमत पत्रक तयार करणार आहोत आणि प्रति युनिट किंमतीची युनिटची किंवा युनिट्सचीही संख्या मोजत आहोत तर आता आपण पहिल्या खर्चाची गणना करणार आहोत जी आधी घेतल्या जाणार्या मटेरियलची किंमत आणि ती म्हणजे कच्च्या मालाचा प्रारंभिक साठा जसे आपण मागील दोन प्रश्नमध्ये केले होते कच्च्या मालाचा प्रारंभिक स्टॉक म्हणजे काय हे 20000 रुपये आहेत तुम्ही ते बाहेरच्या कॉलम मध्ये लिहिले व त्यात खरेदी जोडा सध्याच्या काळात आपण काय खरेदी केले आहे ते खरेदीमध्ये जोडा जर आपण येथे खरेदी जोडली तर खरेदीचे मूल्य किती असेल एकूण खरेदी मूल्य 120000 आहे तर एकूण खरेदीचे मूल्य किती होते ते म्हणजे 140000 रुपये आणि खरेदीवर कॅरेज जोडा तर carriage देखील खरेदीच्या किंमतीचा भाग आहे तर खरेदी किंमतवर कॅरेज खरेदीवरील कॅरेज किती आहे 1440 ही किंमत 1440 होणार आहे तर आम्हाला ही किंमत मोजावी लागेल हे 1440 म्हणून कार्य करते बरोबर तर याचा अर्थ असा होतो की आम्ही खरेदी केलेल्या कच्च्या मालाची एकूण किंमत काय आहे ही किंमत 141440 आहे बरोबर आता या कच्च्या मालाच्या किंमतीत आपल्याला सांगता येईल की क्लोजिंग स्टॉक वजा करा कारण आत्तापर्यंत आपण दोन्ही माहिती विचारात घेतल्या आहेत कच्च्या मालाचा सुरुवातीचा साठा कोणता होता त्यानंतर जेव्हा हे समाप्त होईल तेव्हा आपण बाजारातून अतिरिक्त सामग्री खरेदी करू तर एकूण खरेदी तसेच खरेदीवर कॅरेज हे 141440 म्हणून काम करते बरोबर आता 141440 मध्ये खरेदी केलेल्या एकूण रकमेपैकी काही रक्कम क्लोजिंग स्टॉकमध्ये हलवली गेली असून पुढील काळात ती वापरली जाईल तर आपणास क्लोजिंग स्टॉक कमी करावे लागेल जर आपण येथे क्लोजिंग स्टॉक वजा केल्यास कच्च्या मालाच्या क्लोजिंग स्टॉकचे प्रमाण किती आहे कच्च्या मालाचा बंद साठा किती आहे आणि ती माहिती काय आहे ते 22240 आहे आणि ते किती आहे 40 बरोबर तर आता वापरल्या जाणार्या कच्च्या मालाची अंतिम किंमत किती आहे हे 119200 असेल बरोबर 119200 रुपये ही वापरल्या जाणार्या कच्च्या मालाची किंमत आहे कारण आपल्याकडे खरेदीची किंमत आणि प्रारंभिक साठा 141440 क्लोजिंग स्टॉक 22240 व शेवटी कच्च्या मालाची किंमत 119200 आहे बरोबर यात आपल्याला आता काय करायचे आहे तर मजुरीची भर घालणे म्हणजे जर तुम्ही येथे वेतन जमा केले असेल तर वेतन किती दिली जाते ते एक लाख रुपये आहे तर आपल्याला हे जोडावे लागेल तर अंतिम किंमत किती आहे यास आपण मुख्य किंमत असे म्हणू शकतो मुख्य किंमत किती आहे 219200 ही मुख्य किंमत आहे आता या प्राइम कॉस्टमध्ये आपल्याला काय करायचे आहे आपल्याला आता फॅक्टरी ओव्हरहेड्स जोडाव्या लागतील मग या प्रकरणात फॅक्टरी ओव्हरहेड्स आपल्याला काय दिले जातात या प्रकरणात वर्क्स ओव्हरहेड्स 48000 रुपये म्हणून एकूण कामांची ओव्हरहेड्स 48000 रुपये आहेत असे दिले आहे तर ही मुख्य किंमत आणि कामांचे ओव्हरहेड्स 48000 रुपये आहेत बरोबर या प्रकरणात आमच्याकडे प्रगतीपथावरील कामाचा प्रारंभिक साठा आणि कामांचा शेवटचा साठा प्रगतीपथावर आहे तर आपणास यात भर घालावी लागेल work in progress चा प्रारंभिक साठा जोडा work in progress चा ओपनिंग स्टॉक आम्हाला किती दिला जातो हे 4800 रुपये किमतीचे आहे 4800 रुपये तर ही एकूण रक्कम होते ही एकूण रक्कम किती आहे हे 000 इतके आहे आणि अंतिम रक्कम 272000 रुपये येईल Work in progress चा क्लोजिंग स्टॉक बाजूला ठेवण्यापूर्वी फॅक्टरी कॉस्टचा हा खर्च आहे तर या प्रक्रियेत आमच्याकडे मुख्य किंमत होती आम्ही फॅक्टरी कॉस्ट जोडला फॅक्टरी ओव्हरहेड जो सध्याच्या काळात होतो मग WIP चा प्रारंभिक स्टॉक जोडा तर फॅक्टरी ओव्हरहेड्स 48000 आहेत WIP चा प्रारंभिक स्टॉक 4800 आहे तर एकूण 272000 ही रक्कम आहे या प्रकरणात आता आपल्याला आणखी एक गोष्ट करावी लागेल आणि आपल्याला जे करायचे आहे ते म्हणजे WIP चा कमी स्टॉक जर तुम्ही येथे वजा कराल तर WIP चा स्टॉक बंद असेल तर WIP चा स्टॉक किती आहे ती रक्कम 16000 आहे आपण त्या वजा करू म्हणून या प्रकरणात जेव्हा आपण गणना करतो तेव्हा आपण क्लोजिंग स्टॉक वजा कराल म्हणून आपण कालावधीसाठी उत्पादन खर्च सोडला जाईल आपण म्हणू शकतो की ही फॅक्टरी किंमत आहे उत्पादन खर्च नव्हे तर फॅक्टरी किंमत आहे कारखाना खर्च शेवटी आहे कारखाना खर्च किती आहे 272000 वजा 16000 ते कमी आहे आम्ही वजा 16000 कमी करीत आहोत तर ही किंमत आहे ज्यास कारखाना खर्च म्हणून संबोधले जाते आणि ही किंमत 256000 आहे बरोबर ही फॅक्टरी खर्च किंवा कामाची किंमत आहे आम्ही येथे कारखाना खर्च किंवा कामाची किंमत जो 256000 रुपये जोडत आहोत आता आपण पुढच्या स्तरावर जाऊ पुढील पुष्टावर आपण युनिट्सच्या संख्येसाठीच्या माहितीसह किंमत पत्रक पुढे चालू ठेवू आणि शेवटी कारखाना खर्चावर पोहोचू एकूण फॅक्टरी खर्च किती आहे ही किंमत 256000 आहे परंतु आम्ही येथे गणना केली आहे ती म्हणजे 256000 रुपये तर 56000 रुपयांचा साठा खर्च किती आहे हे 16000 युनिट्ससाठी आहे आता तुम्ही येथे युनिट लावाल हा युनिट्ससाठी कॉलम आहे आणि हा रकमेचा कॉलम आहे हा तपशील स्तंभ आहे आपण म्हणू शकता असे तपशील तर आता एकूण कारखान्याची किंमत 16000 युनिट्स आहे 16000 युनिट्सची किंमत 256000 इतकी आहे यात आता आपण तयार वस्तूंच्या साठ्यावर लक्ष द्यायचं आहे म्हणून आम्ही किती युनिट्स तयार केल्या सध्याच्या काळात आम्ही 16000 युनिट्स तयार करतो आणि या प्रकरणात आपल्याकडे तयार असलेल्या वस्तूंचा प्रारंभिक साठा जोडा आम्ही येथे तयार केलेली काही युनिट्स आणि काही आम्ही मागील कालावधीपासून हस्तांतरित केली आधीच तेथे असलेल्या गोदामात 1000 संख्या होती म्हणून आता एकूण युनिट्सची संख्या किती झाली 17000 आणि त्या 1000 ओपनिंग स्टॉकची किंमत काय होती जी पुन्हा 16000 होती आम्ही येथे उघडत असलेल्या स्टॉकची किंमत 16000 ठेवत आहोत तर एकूण मूल्य काय होते हे एकूण मूल्य पुन्हा 272000 रुपये होते तयार वस्तूंचा हा प्रारंभिक साठा आहे आता पुढचा प्रश्न म्हणतो की या 17000 युनिटपैकी २००० युनिट्स बाजूला ठेवण्यात आली आहेत आणि पुढील काळात विकल्या जाणाऱ्या क्लोजिंग स्टॉकमध्ये हस्तांतरित केल्या आहेत तर आपल्याकडे जे कमी करायचे आहे ते म्हणजे संपलेल्या वस्तूंचा साठा बंद तयार वस्तूंचा क्लोजिंग स्टॉक किती आमच्याकडे दिलेल्या युनिट्सची संख्या 2 हजार आहे आम्ही ते बाजूला ठेवत आहोत रक्कम किती आहे या 2000 युनिट्सचे मूल्य किती आहे हे 32000 आहे तर आपल्याकडे किती युनिट्स शिल्लक आहेत आता आपल्याकडे 15000 युनिट्स शिल्लक आहेत आणि जेव्हा आपण पुढील काळात विक्री करण्यासाठी 32000 किमतीची सामग्री बाजूला ठेवत असाल तेव्हा या 15000 युनिट्सची किंमत काय आहे तर मार्केटला जाणार्या एकूण रकमेची किंमत 240000 रुपये आहे आणि याला म्हणतात विकलेल्या वस्तूंची किंमत विकल्या जाणाऱ्या वस्तूंची ही किंमत आहे म्हणजे बाजारात किती माल विकायचा आहे त्यांना 15000 युनिट असे म्हटले जाते आणि उत्पादनाची किंमत 240000 रुपये आहे आणि आता ते म्हणतात की विक्री केलेल्या वस्तूंच्या किंमतीत किंवा उत्पादनांच्या वस्तूंच्या किंमतीत आम्हाला विक्री आणि वितरण खर्च करावा लागेल जेव्हा उत्पादनाचे उत्पादन उत्पादनापासून दुसर्या ठिकाणी उत्पादनाकडे जाईल तेव्हा कारखाना ते बाजारपेठेतील विक्री आणि वितरण ओव्हरहेड्स खर्च करावा लागतो आपणास दिलेली माहिती अशी की विक्री आणि वितरण ओव्हरहेड हे प्रति युनिट 1 रुपये आहेत आता आपण बाजारात किती युनिट विक्री करणार आहोत 15000 युनिट्स जर एक रुपया विक्री आणि वितरण खर्च असेल तर याचा अर्थ असा की आपण विक्री आणि वितरण खर्च जोडून येथे वाढवत आहात ते म्हणजे 15000 युनिट्सचे म्हणजे 15000 रुपये तर आपण येथे विक्री आणि वितरण खर्च विक्री आणि वितरण ओव्हरहेड येथे लिहित आहात म्हणून जर आपण विक्री आणि वितरण ओव्हरहेड असे म्हणाल तर हे विक्री आणि वितरण ओव्हरहेड्स आहे जेणेकरून आपण ते खात्यात घेतल्यास आणि विक्रीचे वितरण आणि ओव्हरहेड होईल रुपये प्रति युनिट रुपये ही रक्कम किती काम करेल 15000 ही रक्कम 15000 रुपये म्हणून काम करेल तर जर आपण हे विचारात घेतले तर आता एकूण रक्कम किती आहे 240 आता उत्पादन रक्कम आहे 15000 वितरण खर्च आहे म्हणून शेवटी विक्रीचा खर्च उत्पादन खर्च विक्रीची किंमत किती असेल 255000 विक्रीची किंमत आहे बरोबर आणि मी येथे विक्री केलेल्या वस्तूंची किंमत लिहित आहे तर यात गोंधळ होऊ नये आता मी विकलेल्या वस्तूंची किंमत लिहित आहे आधीच्या समस्येमध्ये मी उत्पादन खर्च लिहिला म्हणून उत्पादनाची किंमत आणि विक्री केलेल्या वस्तूंची किंमत ही एकच गोष्ट आहे प्रथम आम्ही प्राइम कॉस्टची गणना करतो त्यानंतर आम्ही फॅक्टरी कॉस्टची गणना करतो या प्रकरणात फॅक्टरी कॉस्ट 256000 होती आणि जेव्हा आम्ही तयार वस्तूंचे उद्घाटन व बंद साठे समायोजित करतो तेव्हा उत्पादनाची अंतिम किंमत किंवा विक्रीची माल किंमत 240000 युनिट होते आणि बाजारात जाणारे युनिट 15000 आहेत बरोबर आणि जेव्हा आम्ही विक्रीसाठी आणि वितरण ओव्हरहेड्स प्रति युनिट 1 रुपये दराने दिले तेव्हा प्रति टन दिले जाते युनिट म्हणजे टन येथे प्रति टन 15000 रुपये दिले जातात आपण विक्री आणि वितरणाची किंमत आणि विक्रीची ही एकूण किंमत जोडा ही विक्रीची एकूण किंमत ठरते किंवा बाजारात जाणारे उत्पादन 255000 रुपये आहे म्हणजे किती युनिट्स 15000 युनिट्स बरोबर तर आता तुम्हाला विक्रीची माहिती देखील देण्यात आली आहे म्हणून आपण येथे ठेवले आपण येथे एक रिक्त जागा सोडली आणि विक्री येथे ठेवले आणि फरक ऑपरेटिंग नफा म्हणून ओळखला जाईल याला ऑपरेटिंग प्रॉफिट असे म्हणतात तर आम्हाला ऑपरेटिंग नफ्याची गणना करावी लागेल तर आता विक्री मूल्य काय आहे तुम्हाला दिलेली विक्री किंमत 300000 आहे ती 3 लाख रुपये आहे 300000 तुम्हाला दिले आहेत नफा म्हणजे काय ऑपरेटिंग नफा 45000 रुपये आहे ऑपरेटिंग नफा 45000 रुपये आहे आता आपल्याला प्रति युनिट माहिती दिली जाईल एकूण उत्पादनासाठी आपल्याला एकूण रक्कम दिली जाईल विक्री केलेल्या वस्तूंची एकूण किंमत किंवा विक्रीची किंमत 15000 युनिट्ससाठी 255000 रुपये आहे तर एकूण नफा म्हणजे 45000 रुपये आणि ऑपरेटिंग नफा म्हणजे काय ऑपरेटिंग नफा आपण येथे प्रति टन ऑपरेटिंग नफा लिहा किंवा प्रति युनिट म्हणजे आम्ही टनच्या बाबतीत उत्पादन करीत आहोत 15000 टन उत्पादन आहे तर प्रति टन ऑपरेटिंग नफा किती होणार आहे हे 45000 ऑपरेटिंग नफा किती युनिट्सद्वारे विभाजित केले गेले आहे म्हणजे 15000 युनिट्स तर प्रति टन ऑपरेटिंग नफा प्रति टन किती आहे हे प्रति टन 3 रुपये आहे हा नफा आहे तर याचा अर्थ असा की प्रति टन नफा मोजून आम्ही या किंमत पत्रकात आणखी एक नफा जोडला आहे आता आपल्याला युनिटची माहिती देखील मिळाली आहे मी पुन्हा पुन्हा सांगतो की सध्याच्या कालावधीसाठी एकूण उत्पादन 16000 युनिट्स होते मागील युनिट्सपासून चालू कालावधीत 1000 पर्यंत युनिट्स ट्रान्सफर झाल्या आमच्याकडे उपलब्ध एकूण स्टॉक 17000 युनिट्स होते या कालावधीपासून पुढच्या काळात हस्तांतरित केलेले समभाग 2 हजार युनिट्स आहेत तर आमच्याकडे 15000 टन बाजारात विक्री करावी लागेल विक्री आणि वितरण किंमतीसह एकूण खर्च 255000 होता आणि आम्हाला विक्री मूल्य मिळाले ते वास्तविक मूल्य किंवा अपेक्षित मूल्य आहे जे 300000 अपेक्षित आहे तर 300000 वजा 255000 हा एकूण नफा आहे ऑपरेटिंग नफा म्हणजे 45000 रुपये आणि प्रति टन नफा म्हणजे 3 रुपये ज्याचा आपण हिशोब केला आहे बरोबर अशा परिस्थितीत जेव्हा आपण नफा किंमतीच्या पत्रकात मोजत असतो तेव्हा आपल्याला नफा ऑपरेटिंग प्रॉफिट म्हणतात कारण कोणत्याही उत्पादन संस्थेला नफा केवळ उत्पादन आणि विक्रीतून मिळत नाही तर तो ऑपरेटिंग नसलेल्या क्रियाकलापांमधूनही होतो त्यांच्याकडे अतिरिक्त उत्पन्न आहे त्या गुंतवणूकीची गुंतवणूक कंपनीने बाजारात केली आहे त्यांना व्याज मिळणार आहे किंवा त्यांना लाभांश मिळणार आहेत कधीकधी कंपन्या एक कंपन्या इतर कंपन्यांना सल्लामसलत सेवा देतात त्याकरिता त्यांना प्रीमियम मिळतो तर ते अप्रत्यक्ष उत्पन्न होईल तर शेवटी निव्वळ नफ्याची गणना इन्कम स्टेटमेंटमध्ये किंवा नफा तोटा खात्यात केली जाईल येथे केवळ ऑपरेटिंग नफा म्हणून ऑपरेटिंग नफा हा नफ्याचा एक भाग असतो जेव्हा आपण यामध्ये नॉन ऑपरेटिंग नफा जोडला आणि नंतर मजकूराशी संबंधित माहिती कॉर्पोरेट मजकूर संबंधित माहितीचा विचार केला तर आपण मजकूराच्या आधी निव्वळ नफ्याची गणना करा मजकूरानंतर निव्वळ नफा आणि वित्तीय लेखाच्या सहाय्याने नफा तोटा खात्यात मजकूराच्या नंतर निव्वळ नफा याला विभाज्य नफा म्हणतात तो नफा भागधारकांना कंपनीच्या मालकांना उपलब्ध असतो म्हणून नफ्याचा काही भाग भागधारकांना लाभांश म्हणून वितरीत केला जातो नफ्याचा काही भाग काही विशिष्ट साठ्यांमध्ये हस्तांतरित केला जातो आणि नंतर उर्वरित नफा शिल्लक पत्रकात हस्तांतरित केला जातो आणि भांडवल भागभांडवल मध्ये जोडला जातो अशा प्रकारे हे कंपनीच्या भाग भांडवलाचे कौतुक करते आता येथे महत्त्वाचा प्रश्न आहे की आम्ही खर्च लेखाचा अभ्यास करीत नाही आहोत तर येथे मॅनेजमेंट अकाउंटिंगचा अभ्यास करत आहोत तर आपणास आवश्यक असलेली माहिती पत्रकाच्या मदतीने तयार केलेली आहे ती माहिती वापरा ही किंमत पत्रक किंवा किंमतीचे विधान आहे हे खर्चाचे विधान आहे आता आम्ही ही माहिती खर्च लेखाच्या मदतीने तयार केली आहे किंमत पत्रक हा खर्च लेखाचा एक भाग आहे लक्षात ठेवा म्हणून आम्ही प्रति युनिट माहिती एकूण माहिती जोडून एकूण किंमतीच्या एकूण नफ्याची गणना करुन एक मूल्यपत्रक तयार करतो आता ही किंमत पत्रक व्यवस्थापनास उपलब्ध असल्यास व्यवस्थापनाच्या निर्णय घेण्यासाठी ही माहिती कशी वापरावी आता मी तुम्हाला मागील वर्गात सांगितले की आम्ही या शैलीमध्ये या पध्दतीची किंमत पत्रक का तयार करतो आम्ही उपखर्चाची गणना करतो त्यानंतर एकूण किंमत आम्ही एकूण खर्चावर उडी घेत नाही कारण त्या बाबतीत नियंत्रण ठेवणे फारच कठीण जाईल आता व्यवस्थापन माहिती घेताना ही माहिती कशी वापरायची या एकूण खर्चापैकी किंवा 4 उप किंमतीपैकी आपण दिलेली मूलभूत किंमत पाहिली तर सर्वात मोठी किंमत आहे एकूण खर्चाचा हा सर्वोच्च घटक आहे आणि मुख्य किंमतीत देखील जर आपण कच्च्या मालाच्या किंमतीकडे पाहिले तर ते पुन्हा सर्वात मोठा घटक आहे आणि सामान्यत हा मानक अंदाज आहे की बाजारात उत्पादित आणि विकल्या गेलेल्या कोणत्याही उत्पादनात सुमारे 50 ते 60 टक्के उत्पादन खर्च हा साहित्याचा खर्च येतो आणि नंतर मजुरीची किंमत येते ती म्हणजे प्लांट वर काम करणारा मजूर खर्च आणि नंतर इतर किंमत प्रशासकीय ओव्हरहेड्स विक्री आणि वितरण ओव्हरहेड्स सारख्या अप्रत्यक्ष खर्च सामग्रीच्या तुलनेत कमी असतात आणि कामगारांना हे वेतन दिले जाते आता किंमत पत्रक तयार करण्याचा हेतू म्हणजे खर्च नियंत्रण आपण विक्री किंमत वाढवू शकत नाही म्हणून आपला नफा अखंड ठेवू इच्छित असल्यास आपल्याला किंमत कमी करावी लागेल येथे आम्ही हे तयार केले आहे खर्चावरील नियंत्रणाचे विश्लेषण करणे आता आपण वापरलेल्या कच्च्या मालाची किंमत काय आहे हे आपण पाहता कारण आपण आता या नियंत्रणाचा वापर करत असाल तर आपण त्या वस्तू इनपुट किंवा आकारात सर्वात मोठी असलेल्या इनपुट कॉस्टपासून आपणास ते लक्षात येते कच्च्या मालाची किंमत ही सर्वात मोठी आहे 100 19000 ते 100 रुपये 119200 आता जर कंपनी कच्चा माल खरेदी करण्यासाठी प्रयत्न करत असेल तर आपण ती मोठ्या प्रमाणात खरेदी करू शकता किंवा कृषी सामग्री कच्चा माल म्हणून वापरत असाल तर आपण शेतीच्या हंगामात मोठ्या प्रमाणात खरेदी करू शकता किंवा मध्यस्थ कडून खरेदी करण्याऐवजी आपण थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करू शकतो कंपन्या शेतकऱ्या यांना आधार देऊ शकतात त्यांच्याकडे करार असू शकतो की जे काही उत्पादन येईल ते आमचे असेल आम्ही तुमच्याकडून थेट खरेदी करू त्या मार्गाने उत्पादन शेतकर्यांकडून किंवा शेतातून कारखान्याकडे जाईल केवळ दोन लोकांचा यात सहभाग आहे एक म्हणजे पीक उगवणारा शेतकरी दुसरा कंपनी ज्याची खरेदी आहे शेतकर्यांशी थेट संपर्क साधणार्या बर्याच कंपन्या आहेत उदाहरणार्थ आम्ही आयटीसीबद्दल बोलतो जेव्हा आयटीसी वेगवेगळी उत्पादने तयार करतात तेव्हा आपण ते तयार करीत असलेल्या गव्हाच्या पिठाविषयी ते तयार करत असलेल्या बिस्किटांचे विविध प्रकार ते तयार करीत असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या चिप्सबद्दल चर्चा करता म्हणून ते बटाट्याचा उत्पादन घेण्यास शेतकर्यांना मदत करतात ते त्यांना चांगल्या प्रतीची बियाणे चांगल्या प्रतीची कीटकनाशके आणि रसायने मिळविण्यास मदत करतात ते गुणवत्ता नियंत्रणाची काळजी घेतात आणि जेव्हा चांगल्या दर्जाचे बटाटे त्यातून बाहेर पडतात तेव्हा थेट फॅक्टरीत जातात म्हणून दोघेही विन विन परिस्थितीत असतात त्याचप्रमाणे आपण ज्या कंपन्या या उत्पादनांची विक्री करतात त्यांच्याबद्दल चर्चा करतो ते बाजारात बटाटे चिप्स विक्रीस घेऊन येतात मग ते पेप्सी अंकल चिप्स असोत की कुठल्याही चिप्स बाजारात विकल्या जाणाऱ्या चिप्स असोत ते थेट शेतकऱ्यांकडून बटाटे खरेदी करतात ज्या कंपन्या मॅन्युफॅक्चरिंग करतात उदाहरणार्थ मसाले एमडीएच आम्ही ज्याची चर्चा करतो जर एमडीएचला हे मसाले कच्चा माल बाजारातून विकत घ्यायचा असेल तर अशा परिस्थितीत काही मध्यस्त सामील होतील तर मग तुमचा शेतकऱ्यांशी थेट संपर्क असेल तर तुम्ही शेतकऱ्यांना विचारा की तुम्ही विशिष्ट मसाला उगवावा तुम्ही आम्हाला द्या तुमच्याकडून आम्ही थेट खरेदी करू गुणवत्ता हमी आम्ही देतो होय आपल्याकडून चांगल्या प्रतीचे उत्पादन घ्यावे जेणेकरून किंमत कमी असेल म्हणूनच हंगामात आपण खरेदी करू शकणाऱ्या किंमतीपेक्षा किंवा किंमतीची वाढ थांबवू इच्छित असल्यास आपण मोठ्या प्रमाणात खरेदी करू शकतो कारण येथे कच्च्या मालाची किंमत सर्वात जास्त म्हणजे 119200 रुपये आहे आता आपली काम खर्चावर नियंत्रण करण्याच आहे आणि खर्च नियंत्रणासाठी आपण नेहमीच सर्वात जास्त किंमत असलेल्या वस्तूंवर लक्ष देतो जर आपण उदाहरणार्थ कच्च्या मालाच्या या दिलेल्या किंमतीपासून आपण 119200 रुपयांपैकी कच्च्या मालाची 10 टक्के किंमत कमी करण्यास सक्षम असाल तर जर आपण काही प्रमाणात कच्च्या मालाच्या किंमती दहा टक्क्यांनी कमी करून खर्च कमी करण्यास सक्षम असाल तर तुम्ही किती रक्कम वाचवणार आहात तर 11920 रुपयांची बचत झाली असती जरी वेतनावर नियंत्रण ठेवले असते तरी जरी वेतनावरील नियंत्रणाचा जर तुम्ही प्रयत्न केला तरी 10 टक्के घट नुसार 10000 रुपयांची बचत झाली असती त्यामुळे प्रथमतः कच्च्या मालाच्या किमती ला वेतनावरील नियंत्रनापेक्षा जास्त महत्त्वाचे मानले जाते कंपन्यांमध्ये कामगार घटकांची किंमत कमी करणे खूप अवघड आहे कारण तेथे मानवी घटकांचा सहभाग आहे आणि एकदा श्रम दर ठरविल्या गेल्या की साधारणपणे कामगार दर बाजारात कधीच खाली येत नाहीत बरोबर म्हणून जर आपण लेबरचा खर्च किंवा कामगार मजुरीमध्ये वाढ केली नाही तर ते आपल्यासाठी कार्य करणे थांबवतील तेथे स्ट्राइक लॉकआउट्स होतील ज्यामुळे समस्या निर्माण होईल मजुरीवरील किंमतीवर नियंत्रण ठेवणे खूप कठीण आहे आपण नेहमीच भौतिक खर्चावर आणि नंतर काही इतर घटकांवर नियंत्रण ठेवू शकता म्हणून आम्हाला खर्च नियंत्रणाचा उपयोग करावा लागतो ही किंमत पत्रक आम्हाला सर्वात जास्त किंमत शोधण्यास मदत करते प्रथम ते नियंत्रित करते जर आपण ते 10 टक्क्यांनी कमी करण्यास सक्षम असाल तर त्यावर नियंत्रण ठेवा जरी 5 कमी झाली तरी बरीच रक्कम वाचविली जाऊ शकते आणि किंमत किंवा उत्पादन किंमत खाली येऊ शकते वेतन जर नियंत्रित करणे शक्य असेल तर हा दुसरा सर्वात मोठा घटक आहे जो आपण कमी करू शकतो किंवा कधीकधी असे म्हणू शकतो की अधिक कुशल कामगार असेल तर कमी लोक कमी वेळेत चांगले काम करतील जर अकुशल लोकांना नोकरी देण्याऐवजी आपण कुशल लोकांना नोकरी दिली तर कमी वेळेत कमी संख्येने लोक जास्त योगदान देऊ शकतात आणि एकूणच खर्च नियंत्रणात ठेवता येतो पुढील खर्चाचा ओव्हरहेड उदाहरणार्थ आपण येथे समाविष्ट केलेली पुढील माहिती म्हणजे प्रशासकीय ओव्हरहेड्स आम्हाला प्रशासकीय ओव्हरहेड्सबद्दल कोणतीही माहिती दिली जात नाही आम्हाला फॅक्टरी खर्चाची माहिती दिली जाते आणि आम्हाला विक्री आणि वितरण ओव्हरहेड्सबद्दल माहिती दिली जाते तर जर आपण विक्री आणि वितरण ओव्हरहेडबद्दल चर्चा केली तर आम्ही येथे किती विक्री आणि वितरण ओव्हरहेड जोडले आहेत 1 रूपया प्रति टन 1 रूपया प्रति युनिट तर यावर नियंत्रण ठेवण्यात काही अर्थ नाही कारण आपण विक्री आणि वितरण ओव्हरहेड 10 टक्के असे म्हटले तरीही आपण 10 पैसे किती बोलणार आहात तर ती मोठी रक्कम नाही कारण आपण जे काही करतो ते व्यवस्थापन लेखाच्या तत्त्वांनुसार नेहमीच आवश्यक असतात की कोणत्याही नियंत्रणाचा उपयोग करण्याच्या फायद्यांपेक्षा कमी किंमत असणे आवश्यक आहे ना हे मूलभूत तत्व आहे केवळ तेथेच प्रयत्न करावे लागतील जिथे निकाल लागण्याचे परिणाम निघून जात आहेत जर आपण कच्च्या मालाच्या नियंत्रणावरील किंमतीवर नियंत्रण ठेवत असाल तर कच्च्या मालाच्या किंमतीत 10 टक्के कपात होणार आहे त्यामुळे 11920 रुपयांची बचत होईल आपण व्यावहारिक दृष्टीने पहिले तर कंपन्या मोठ्या प्रमाणात माल खरेदी करत असतात जर त्यांनी तो माल मोठ्या प्रमाणात खरेदी केला आणि त्यातून दहा टक्के खर्च जरी वाचलं वाचला तर हा फायदा आहे जसे थेट शेतकर्यांकडून थेट खरेदी करणे मध्यस्थांना काढून टाकणे हंगामात खरेदी करणे किंवा कधीकधी ते जिथे आहे तेथून खरेदी करणे भारतीय अर्थव्यवस्थेचे उदारीकरण झाल्यानंतर आजचे सरकार त्यांनी कोणतेही नवीन युनिट येईल तेव्हा आणि नवीन उत्पादन युनिट घेऊन येण्यापूर्वी मालकांना प्रकल्प अहवाल तयार करावा लागेल आणि त्यादृष्टीने खर्च कमी करावा यासाठी एक कलम सादर केला आहे प्रोजेक्ट अहवाल त्यांना प्रमाणित करावा लागेल कदाचित कारण जो कोणी व्यवसायात प्रवेश करीत आहे किंवा नवीन उद्योग स्थापित करीत आहेत तेव्हा ते वेगवेगळ्या गुंतवणूक वित्त संस्थांकडून पैसे घेतील बरोबर तर एक कलम आहे तो म्हणजे ग्लोबल सोर्सिंगचा कलम आपल्याला मिळणाऱ्या कच्च्या मालाचा स्रोत काय आहे हे त्या संस्थेस जाणून घ्यायचे आहे म्हणूनच आपण देशातून कच्चा माल खरेदी करत नाही तर कच्चा माल उपलब्ध नसल्यास किंवा चांगल्या प्रतीची कच्ची सामग्री आपल्या देशात उपलब्ध नसल्यास आपण ती आयात करू शकता चालू खात्यावर आज रुपया पूर्णपणे परिवर्तनीय असल्यामुळे तुम्हाला परकीय चलनाची विनामूल्य रक्कम मिळेल माल जेथे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे तेथून आपण विकत घेऊ शकतो जसे परदेशातूनही आपल्याला घेता येऊ शकते उदाहरणार्थ दुधाचे पदार्थ चांगल्या प्रतीचे दूध भारतातील स्पर्धात्मक किंमतींवर उपलब्ध नसेल तर आपण डेन्मार्कहून किंवा दुधाचे अतिरिक्त उत्पादन असलेल्या देशांकडून आयात करू शकतो आणि आम्ही त्याचा वापर करू शकतो त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक्स उद्योगात सॅमसंग सोनी एलजी सारख्या मोठ्या कंपन्या भारतात कलर टीव्ही बनवण्यासाठी लागणारी सर्व उत्पादने घेत नाहीत भारत हे मोठे उत्पादक आहे परंतु मोठ्या प्रमाणावर त्या युनिटला मॅन्युफॅक्चरिंग युनिटशिवाय इतर एक असेंबलींग युनिट म्हटले जाते ते प्रमाणित पुरवठादारांकडून जास्त प्रमाणात खरेदी करतात उदाहरणार्थ तैवान एक बाजारपेठ आहे जेथे इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांच्या उत्पादनासाठी या प्रकारच्या साहित्याचा पुरवठा केला जातो तैवानमध्ये चित्र नळ्या लाखोंच्या संख्येने तयार केल्या जातात आणि जेव्हा आपण हजारो संख्या तयार करत असाल आणि आपण कोट्यावधी युनिट्स तयार करीत असाल तेव्हा आपल्याला समजेल की किंमत कमी होत आहे म्हणून आपण सामग्री आयात करा आमच्याकडे उत्पादनाची गुणवत्ता आहे याची खात्री करुन घ्या आणि आम्हाला उत्पादन किंमत कमी करावी लागेल आणि आपण किंमतीच्या सर्वात मोठ्या घटकाच्या 5 किंवा 10 टक्के किंमत कमी करण्यास सक्षम आहात तर किंमतीचा एक महत्त्वपूर्ण भाग कमी केला जाऊ शकतो तर ग्लोबल सोर्सिंगकडे जा सरकारकडून विदेशी विनिमय उपलब्ध आहे आपल्याकडे परकीय चलन आहे उपलब्ध चांगल्या स्त्रोतांकडून खरेदी करा जे चांगल्या प्रतीची सामग्री सुनिश्चित करेल आपण दर्जेदार निविष्ठांचा वापर केल्यास आउटपुट देखील खूप चांगले होतील आपण बाजारपेठेतून खूप चांगली विक्री किंमत आणण्यात सक्षम व्हाल आणि किंमत देखील नियंत्रणात असेल तर नेहमीच या किंमतीच्या पत्रकात आपल्याला सर्वात मोठा घटक म्हणजे कच्चा माल 50 ते 60 टक्के प्रमाणित आहे हे पहावे लागेल ते 5 ते 10 टक्क्यांनी कमी करावे तर आपण खर्च 5 ते 6 टक्के वाचवणार आहात क्रमांक 2 वेतन आपण मजुरी कमी करू शकतो जर आपण कमी कार्यक्षम कामगारांना अधिक कार्यक्षम कामगारांसह बदलू शकता आणि आपण त्यांना जास्त वेतन देऊन असे म्हणू शकता की उत्पादन जास्त झाले पाहिजे अशावेळी तुमची एकूण श्रम किंमत खाली येईल व तुम्ही इतर भागातपण कमी करू शकता उदाहरणार्थ प्रशासकीय ओव्हरहेड उदाहरणार्थ आमच्याकडे आमची स्वतःची बांधकाम केलेली इमारत आहे म्हणून जर ते शक्य असेल तर ती जागा वापरण्याऐवजी ती अधिक किंमतीवर भाड्याने द्या जेणेकरून आम्ही देखील जागा व्यवस्थापित करू ज्या कारखान्यावर आपण खर्च व्यवस्थापित करू शकता त्या इमारती किंवा प्रशासकीय ओव्हरहेड्स खर्च आपण नियंत्रित करू शकता किंवा आपण कर्मचार्यांचे पगार कमी करू शकता म्हणजे आपण अधिक महागड्या कर्मचार्यांना कामावर न ठेवता कार्यक्षम कर्मचारी असलेल्या लोकांना कमी संख्येने ठेवू शकता आपण पगारचे मूल्य कमी करू शकता स्थिर किंमत कमी करू शकता प्रशासकीय किंमत कमी करू शकता आणि त्यानंतर आपण विक्री आणि वितरण ओव्हरहेड्स असलेल्या शेवटच्या घटकावर पोहोचता किंमतीच्या पत्रकात हे शेवटच्या क्रमांकावर आहे तर आपणास हे पहावे लागेल की विक्री आणि वितरण ओव्हरहेड्सवर नियंत्रण ठेवण्याची कोणती शक्यता आहे आपण ते शोधावे लागेल नेहमीच एक सिध्दांत मूल्य वापरा जर आम्ही एखाद्या विशिष्ट इनपुट हेड किंवा कॉस्ट हेडवर काही खर्च वाचवला तर आपल्याला किती फायदा होणार आहे नेहमीच जर फायदा हा किंमतीपेक्षा कमी होत असेल तर खर्च नियंत्रित करण्याचा प्रयत्न करु नका कॉस्ट अकाउंटिंग अंतर्गत आम्ही ही कॉस्टशीट तयार करतो आणि मग आम्ही माहिती वापरतो आणि ही माहिती खर्च नियंत्रणासाठी किंवा खर्च शक्य तितका कमी ठेवण्यासाठी वापरतो या घटकासह मी किंमत पत्रक किंमतीचे विधान यावर चर्चा थांबवतो आणि आम्ही खर्च पत्रक कसे तयार करावे आणि व्यवस्थापन निर्णय घेताना किंमतीच्या निवेदनात दिलेली माहिती कशी वापरावी याबद्दल आपण शिकलो पुढील वर्गात आपण पुढील विषयावर बोलण्यास सुरू करूया ते बजेट आणि बजेट कंट्रोल आहे अर्थसंकल्प हा एक अत्यंत महत्वाचा घटक आहे जो उत्पादन नियोजन सुलभ करतो म्हणून जर आम्ही योग्यरित्या योजना आखली असेल तर योग्य रकमेचे बजेट योग्य दिशा दाखवतात आणि मग त्यानुसार चालणे खूप सोपे जाते तर आपल्याकडे उत्पादनाची वास्तविक उत्पादन अंमलबजावणी होऊ शकते आणि मग आपण वास्तविक खर्चाच्या अंदाजपत्रकाची किंमत वास्तविक विक्री यांची तुलना करू शकतो बजेट विक्री आणि वास्तविक नफा बजेट नफ्यासह आपण शोधू शकतो की आपण उद्दिष्ट साध्य करण्यास सक्षम आहोत की नाही तर हे सर्व पुढच्या वर्गात बजेट आणि बजेट कंट्रोल बद्दल चर्चा करूया आज मी इथेच थांबलो आणि आपण पुढच्या वर्गात भेटूया खूप खूप धन्यवाद